सुप्रभात म्हणून आता आपण कोकोमो चे आणखी एक इम्पॉर्टन्ट टाईप कॉस्ट एस्टिमेशन टेक्निक पाहूया आम्ही त्याला कोकोमो II असे म्हणतो तर कुठेतरी आपल्याला ते कोकोमो रोमन अक्षरे II म्हणून सापडतील कुठेतरी काही पुस्तकांमध्ये त्यांनी कोकोमो हा डिजिट कोकोमो 2 म्हणून लिहिला आहे तर यातून कोणतीही अडचण होणार नाही कोकोमो II आपण पाहता की 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला कोकोमो एस्टीमेट मॉडेल प्रस्तावित करण्यात आले त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पाराडिगम तसेच डेव्हलप प्रोजेक्टच्या वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या स्केल बदल झाला आहे सध्याचे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट साईज बरेच मोठे आहेत आणि विद्यमान सॉफ्टवेअर कंपोनंन्ट न्यू प्रॉडक्ट डेव्हलपसाठी यूज करतात जे आता व्यापक झाले आहेत त्याचप्रमाणे इतर न्यू टेक्निक जसे की रिव्हर्स इंजिनिरिंग रीइंजिनिरिंग त्या सर्व गोष्टींचे ऑटोमेटेड टूल आणि इतर केस टूलचा यूज केला जातो तर कॉस्ट एस्टीमेट घेताना त्यांचेकडे लक्ष देणे आवश्यक आहे तर कोकोमो II ही एक्सटेंड केली गेलेली COCOMO ची इनिशिअल व्हर्जन आहे आणि त्यास COCOMO II म्हणून ओळखले जाते उदाहरणार्थ कंपोनंन्ट बेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सर्व्हिस आर्किटेक्चरच्या बाबतीत ते देखील लोकप्रिय झाले आहेत कंपोनंन्ट बेस सॉफ्टवेअरची कॉस्ट किंवा डेव्हलपिंग किंवा एसओए बेस एप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्या आरएडी स्क्रॅम किंवा एक्सट्रीम प्रोग्रामिंग इत्यादिसारखे न्यू लाईफ सायकल मॉडेल्स चा वापर करून आम्ही एफोर्ट एस्टीमेट करू शकतो कंपोनंन्ट बेस सॉफ्टवेअर साठी वेब बेस एप्लिकेशनसाठी न्यू पाराडिंगम उपयोजीत केली आहेत म्हणूनएफोर्ट आणि कॉस्टचा एस्टीमेट लावताना त्यांना देखील विचारात घेणे आवश्यक आहे 1900 1980 च्या दशकादरम्यान ग्राफिक यूजर इंटरफेस जवळजवळ अस्तित्त्वात नसल्यामुळे कोणताही प्रोग्राम क्वचितच इंटरऍक्टिव्ह होता परंतु आता ग्राफिक यूजर इंटरफेस जीयूआय असल्यामुळे प्रोग्राम इंटरऍक्टिव्ह होता परंतु आता आपण जीयूआय न घेता कोणताही प्रोग्राम पाहिला आहे तर त्याचा काही उपयोग होणार नाही तो यूज होणार नाही जीयूआय च्या डेव्हलपमेंट कसा विचार केला जावा एफोर्ट कॉस्ट इत्यादिचा एस्टीमेट घेणे खूप महत्वाचे आहे दुसरीकडे सध्याचे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट अत्यंत इंटरऍक्टिव्ह आहेत ते एलॅबोरेटेड ग्राफिकल यूजर इंटरफेस सपोर्ट करतात म्हणून एफोर्ट आणि कॉस्टचा एस्टीमेट लावताना त्यांचा विचार केला पाहिजे जीयूआय पार्ट डेव्हलप करण्यासाठी जितका एफोर्ट केला जातो तितकाच एफोर्ट सॉफ्टवेअरच्या अकचुअल फंक्शलिटीच्या डेव्हलपिंगसाठी केला जातो जितका कॉस्ट केला जातो तितकाच एफोर्ट पहा जीयूआय च्या पार्टच्या डेव्हलपिंग जवळजवळ 50 परसेन्ट कॉस्ट केला जातो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही जीयूआय पार्ट डेव्हलप करण्याच्या एफोर्टमधून सॉफ्टवेअरची फंक्शनालिटी डेव्हलप करण्यासाठी जितका एफोर्ट केला जातो तितकाच एफोर्ट केला जातो म्हणून एफोर्ट आणि कॉस्टचा एस्टीमेट लावताना या डेव्हलपिंग जीयूआय पार्ट विचारात घेतले पाहिजे या बदललेल्या परिस्थितीत कोकोमो ला योग्य बनविण्यासाठी जिथे हे मॉडर्न प्रोग्रामिंग पाराडिगम आहे तेथे जीयूआय आहे आणि इतर तंत्र रिव्हर्सिंग इंजिनीअरिंग रीयूज एस्टेरा प्रस्तावित केले तेथे 1995 मध्ये बोहेमने कोकोमो 2 प्रस्तावित केले ते हा कोकोमो II रोमन लेटर यूज आहेत काही या डिजिट फक्त हा कोकोमो 2 आहेत म्हणून कृपया गोंधळ करू नका त्या सर्व न्यू गोष्टी मॉडर्न टेक्निक विचारात घेऊन वाढत्या ऍक्युरेट कॉस्टच्या एस्टीमेटवर पोहोचण्यासाठी कोकोमो 2 तीन मॉडेल्स प्रदान करतो याचा यूज सॉफ्टवेअर उत्पादनाच्या वेगवेगळ्या स्टेपवरील प्रोजेक्ट कॉस्टच्या एस्टीमेट साठी केला जाऊ शकतो प्रोजेक्ट जसजशी प्रोग्रेस होते तसतसे ती या मॉडेल्सना त्याच प्रोजेक्टच्या वेगवेगळ्या स्टेपवर लागू करता येतात वास्तविक येथे ते तीन मॉडेल्स रिटन केले आहेत परंतु आता काही दिवसांनी आम्हाला अलीकडे ही मटेरियल सापडली आहे जी ती चार मॉडेल म्हणत आहेत मी आणखी एक मॉडेल जोडून ती पुन्हा यूज करू तरआपण त्यास चार मॉडेल म्हणून करेक्ट करू शकता आता कोकोमो II ची मेन ऑब्जेक्टिव्ह कोणती आहेत ते पाहूया कोकोमो II चे मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 1990 आणि 2000 च्या लाईफसायकल पद्धतींना अनुसरुन सॉफ्टवेअर कॉस्ट आणि शेड्युल एस्टीमेट मॉडेल डेव्हलप करणे आणखी एक ऑब्जेक्टिव्ह सॉफ्टवेअर कॉस्ट डेटाबेस आणि काँटिनूस मॉडेल इम्प्रुव्हमेंट साठी टूल सपोर्ट कॅपॅबिलिटी डेव्हलप करणे तर हे कॉस्ट मॉडेल फॉर फ्यूचर सॉफ्टवेयर लाइफ सायकल प्रोसेसकडून घेतले गेले आहेः अनॅलिसिस ऑफ सॉफ्टवेयर इंजिनीरिंग कोकोमो 2 0 हे 1995 मध्ये प्रकाशित केले कोकोमो II मॉडेल आहेत आपण पाहू या की कोकोमो II मध्ये सब मॉडेल्सची रेंज समाविष्ट आहे यामुळे ऍक्युरेट एस्टीमेट तयार होतात तरयेथे एस्टीमेट मागील कोकमो मॉडेलपेक्षा अधिक ऍक्युरेट आहेत कोकोमो II मधील सब मॉडेल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तेथे चार सब मॉडेल्स असतील ती एप्लिकेशन कंपोजिशन मॉडेल अर्ली डिझाइन मॉडेल रीयूज मॉडेल आणि पोस्ट आर्किटेक्चर मॉडेल आहेत म्हणूनच एक्सिस्टिंग पार्टपासून सॉफ्टवेअर बनवताना एप्लिकेशन कंपोजिशन मॉडेल यूज होते न्यू पार्ट डेव्हलप करण्यासाठी या एक्सिस्टिंग पार्टसाठी काय कॉम्पोजिशन करीत आहात तेव्हा आपल्याला एप्लिकेशन कंपोजिशन मॉडेल वापरावे लागेल म्हणूनच एक्सिस्टिंग पार्टपासून सॉफ्टवेअर बनवताना हे मॉडेल यूज होते पुढील एक अर्ली डिझाइन मॉडेल आहे हे सब मॉडेल जेव्हा रिक्वायरमेंट अव्हेलेबल असते तेव्हा यूज होते परंतु डिझाइन अद्याप सुरू झाले नाही फक्त रिक्वायरमेंट माहित असते नंतर आपण लवकर डिझाइन मॉडेलसाठी जाऊ शकता म्हणूनच नेम अर्ली यूज होते रियुज मॉडेल म्हणून ते ईंटेग्रेटींग रियुजेबल कंपोनंन्ट च्या एफोर्ट कॉम्पुट करण्यासाठी यूज होते तेथे काही कंपोनंन्ट काही कोड किंवा काही डेटाबेस अस्तित्वात आहेत ते दुसर्या एप्लिकेशनमध्ये पुन्हा वापरण्यायोग्य असू शकतात त्यानंतर आपण रीयूज मॉडेल वापरू शकता तर रीयूज मॉडेल चा उपयोग काही ईंटेग्रेटींग रियुजेबल कंपोनंन्ट करण्याच्या एफोर्ट कॉम्पुट करण्यासाठी केला जातो आणि पुढे एक आर्किटेक्चरल मॉडेल आहे एकदा सिस्टम आर्किटेक्चरची डिझाईन तयार झाल्यानंतर आणि सिस्टमबद्दल कोणतीही माहिती अव्हेलेबल नसल्यास याचा वापर केला जातो जेव्हा सिस्टम आर्किटेक्चर आधीच डिझाइन केले गेले आहे परंतु सिस्टमविषयी अधिक माहिती आणि सिस्टमबद्दल अधिक माहिती उपलब्ध असेल तर आपण आर्किटेक्चर नंतरचे हे मॉडेल वापरु शकता जेणेकरून हे नेम पोस्ट आर्किटेक्चर नंतरचे आर्किटेक्चर आधीच डिझाइन केलेले आहे आणि अधिक माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे म्हणूनच आता आपण मॉडेल डेव्हलप केला पाहिजे आणि कॉस्ट वगैरेचा एस्टीमेट लावावा लागेल म्हणूनच जेव्हा हे आर्किटेक्चर तयार झाल्यानंतर हे पोस्ट आर्किटेक्चर मॉडेल म्हणून ओळखले जाते येथे सारांश दिलेला आहे एप्लिकेशन कंपोजिशन मॉडेल एप्लिकेशन पॉईंट्सच्या नंबरवर बेस आहे आणि हे डायनॅमिक लँग्वेज डेटा बेस प्रोग्रामिंग डेटा बेस आहे आणि अर्ली डिझाइन मॉडेल वापरुन डेव्हलप केलेल्या सिस्टमसाठी यूज होते जे फंक्शन पॉईंट्सच्या नंबर बेस आहे इनिशिअल एफोर्ट एस्टिमेशन या बेसवर सिस्टम रिक्वायरमेंट आणि डिझाइन ऑप्शन यूज होते रीयूज मॉडेल एका लाईन ऑफ कोडचे नंबर बेस आहे जो रीयूज किंवा जेनरेट केला गेला आहे आणि ते एफोर्ट रियुजेबल कंपोनंन्ट किंवा ऑटोमॅटिकली जनरेटेड कोड ईंटेग्रेट करण्यासाठी प्रयत्नांसाठी यूज होते पोस्ट आर्किटेक्चर मॉडेल सोर्स कोडच्या लाईनच्या नंबर बेस आहे जे यूज होते आणि हे डेव्हलपमेंट एफोर्टसाठी यूज होते जे सिस्टम डिझाइन स्पेसिफिकेशन वर बेस आहे कोकोमो 81 मध्ये आम्ही डीएसआय हा शब्द आहे जी डिलिव्हर्ड सोर्स इंस्ट्रक्शन्सचा अर्थ आहे परंतु कोकोमो II II मध्ये आम्ही एसएलओसी सोर्स लाईन्स ऑफ कोड आहे तर आपल्याकडे जे आहे तसे आहे म्हणून ही डेलिव्हरेड सोर्स इंस्ट्रक्शन एसएलओसी शी बरीचशी समान आहेपरंतु एक डिफरेन्स आहे मेन डिफरेन्स असा आहे की एक सिंगल सोर्स कोड ही अनेक फिजिकल लाईन असू शकतात उदाहरणार्थ जर एखादे इफ देन एल्स स्टेटमेंट असेल तर हे इफ देन एल्स स्टेटमेंट हे काउंट ओन्ली वन सोर्स लाईन ऑफ कोड केले जाईल परंतु हे अनेक डेलिव्हरेड सोर्स इंस्ट्रक्शन म्हणून मोजले जाऊ शकते हे डीएसआय आणि एसएलओसी मधील महत्त्वपूर्ण डिफरेन्स आहे आता आपण पाहू की कोर मॉडेल काय आहे ते एफोर्ट कसे करू शकतात कोणत्याही मॉडेलसाठी कोकोमो II वापरुन किंवा त्या एफोर्ट एस्टीमेट कसा लावला जाऊ शकतो pmAx xxx जेथे pm हा एफोर्ट पर्सन मंथ केला जातो A हा कॉन्स्टन्ट आहे ज्याची व्हॅल्यू 2 9 4साईज हा नंबर ऑफ थोउजंड ऑफ लाईन एसएफ स्केल फॅक्टर म्हणून ओळखले जाते जे येथे एक्सपोनंन्ट म्हणून घेतले जाते आणि em हे काय आहे ते तेच आहेत ते इंटरमेडिएट कोकोमो च्या बाबतीत आम्ही पाहिलेले एफोर्ट मल्टिप्लायर आहेत आता आपण प्रथम सब मॉडेल पाहूया ते म्हणजे एप्लिकेशन काम्पोजिशन मॉडेल मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हे प्रोटोटाइपिंग प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टमध्ये मोठ्या स्केल लागू आहे तर हे प्रोटोटाइपिंग प्रोजेक्टना लागू आहे मला आशा आहे की आपणास आधीपासूनच प्रोटोटाइप मॉडेल्सबद्दल माहिती असेल तर हे प्रोटोटाइपिंग प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टमध्ये लागू आहे जिथे स्कोप ऑफ रियुज आहे हे एप्लिकेशन पॉइंट्स किंवा ऑब्जेक्ट पॉईंट्सच्या बाबतीत डेव्हलपर प्रोडक्टव्हिटी च्या स्टॅंडर्ड एस्टीमेटवर बेस आहे हे एप्लिकेशन काम्पोजिशन मॉडेल म्हणूनच नेम एप्लिकेशन आहे हे एप्लिकेशन काम्पोजिशन मॉडेल कोणत्या बाबतीत डेव्हलपर प्रोडक्टव्हिटीच्या स्टॅंडर्ड एस्टीमेटवर बेस आहे एप्लिकेशन पॉईन्ट परमंथ किंवा ऑब्जेक्ट पॉईंट्सच्या बाबतीत आहे म्हणूनच आपण हे एप्लिकेशन पॉईन्ट दर्शवितो एप्लिकेशन पॉइंट्स साधारणपणे आपल्या एप्लिकेशन जसे कि नंबर ऑफ स्क्रीन नंबर ऑफ रिपोर्ट नंबर ऑफ मॉड्यूल किंवा कंपोनंन्ट प्रेसेंट यूज करून मोजले जातात कृपया येथे गोंधळ करू नका ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे येथे ऑब्जेक्ट्सची उदाहरणे कदाचित ऑब्जेक्ट्स स्क्रीन रिपोर्ट मॉड्यूल असू शकतात तर नंबर ऑफ स्क्रीन नंबर ऑफ रिपोर्ट नंबर ऑफ मॉड्यूल किंवा कंपोनंन्ट वगैरे त्यांना ऑब्जेक्ट म्हणून मानले जाऊ शकतात आणि आपल्याला त्या ऑब्जेक्ट मोजाव्या लागतील या ऑब्जेक्ट्सच्या आधारावर आपण एप्लिकेशन पॉईंट किंवा नंबर ऑफ एप्लिकेशन पॉईंट्स मोजू शकता तर एप्लिकेशन काम्पोजिशन मॉडेल प्रकरणात केस टूल घेते तर आता आपण एप्लिकेशन काम्पोजिशन मॉडेल चा यूज करून एफोर्ट करण्याच्या एस्टीमेट फॉर्मुला पाहू तर एप्लिकेशन कंपोजिशन मॉडेल वापरुन एफोर्ट करण्याच्या एस्टीमेट कॉम्पुट फॉर्मुला PM ने दिले आहे एनएपी बरोबर 1 वजा परसेन्ट ऑफ रियुज डिव्हायडेड बाय 100 होल डिव्हायडेड बाय PROUD केली जाते जिथे PM एफोर्ट पर्सनमंथ दृष्टीने असतात एनएपी हे नंबर ऑफ एप्लिकेशन पॉईंट नंबर ऑफ रिपोर्ट नंबर ऑफ मॉड्यूल आणि PROD म्हणजे प्रोडक्टव्हिटी हे आहे PMNAP1 reuse100PROD हे मॉडेल ग्राफिकल यूझर इंटरफेस आणि मॉडर्न जीयूआय बिल्डर टूल आसपास तयार केलेल्या सॉफ्टवेअरसाठी उपयुक्त आहे हे मॉडेल साईज मेट्रिक म्हणून ऑब्जेक्ट पॉईंट्स आहे म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हे मॉडेल एप्लिकेशन पॉईंट्स किंवा ऑब्जेक्ट पॉईंट्सचा साईज मेट्रिक म्हणून आहे हे या ऑब्जेक्ट पॉईंटचा एक्सटेंशन आहे किंवा एप्लिकेशन पॉईंट हे फंक्शन पॉईंट्सचे एक्सटेंशन आहेत येथे आपल्याला हा ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट पॉईंट किंवा एप्लिकेशन पॉईंट काउन्ट करायचे आहेतहे स्क्रिन काउन्ट करते रिपोर्ट आणि मॉड्यूलची गणना आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे हे नंबर ऑफ स्क्रिन नंबर ऑफ रिपोर्ट नंबर ऑफ मॉड्यूल एस्टेराची मोजणी यावर बेस आहे जे तीन लेवल फॅक्टरद्वारे वेट आहेत एकतर ते सोपे मध्यम किंवा कठीण असू शकतात एप्लिकेशन पॉइंट्स किंवा ऑब्जेक्ट पॉईंट्स हे साईज मेट्रिक्स आहेत आणि ते स्क्रीन रिपोर्ट आणि मॉड्यूल्सची मोजणीवर बेस आहेत जे तीन लेवल फॅक्टरद्वारे वेट केलेले आहेत सोपे मध्यम आणि कठीण असू शकतात आता एप्लिकेशन पॉईंट्स बद्दल पटकन पाहू हे डेटाबेस प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा स्क्रिप्टिंग लँग्वेज सारख्या लँग्वेज मध्ये रियुज केले जातात नंबर ऑफ एप्लिकेशन पॉईंट्स आहे ही तीन गोष्टींचा वेटेड एस्टीमेट आहे मी येथे आधीपासूनच सांगितले आहे की ते यूज करता येतील अशा एप्लिकेशन पॉईंट्स नंबर किंवा ते तीन लेवल फॅक्टर वेट कॉऊंटेड केलेल्या नंबर ऑफ स्क्रिन रिपोर्ट आणि मॉड्यूल्सची नंबर शोधू शकतात आपण पाहू शकता की एप्लिकेशन पॉईंट्स नंबर तीन गोष्टींचा वेटेड एस्टीमेट आहे डिस्प्ले केलेल्या सेपरेट स्क्रीन नंबरतयार केलेल्या रिपोर्ट नंबर आणि मॉड्यूलची नंबर आहे प्रथम डिस्प्ले होणारी सेपरेट स्क्रीनची नंबर पाहू तर येथे साधी स्क्रीन त्यांची काउंटेड 1 ऑब्जेक्ट पॉईंट मॉडरेटली कॉम्प्लेक्स स्क्रीन 2 म्हणून केली जाते आणि अत्यंत कॉम्प्लेक्स स्क्रीन ज्या त्यांना 3 ऑब्जेक्ट पॉईंट्स म्हणून मोजले जातात त्याचप्रमाणे तयार केलेल्या रिपोर्ट नंबर त्यांचे म्हणणे 1 2 3 च्या स्केल प्रमाणे वर्गीकृत केले जाते किंवा रेट केले जातात किंवा मला त्यापेक्षा अधिक वाटते संदर्भः वेळः 1347 1 2 3 मधील स्क्रीन प्रमाणे रेटिंग केल्याप्रमाणे येथे हे रेट केले गेले आहे आपण किती रिपोर्ट देऊ शकता ते पाहूया तयार केलेल्या रिपोर्ट नंबर खालीलप्रमाणे आहे साध्या रिपोर्टसाठी 2 ऑब्जेक्ट पॉईंट मोजा साधारण 5 गुणाकार कॉम्प्लेक्स रिपोर्टसाठी आणि 8 ऑब्जेक्ट पॉइंट्ससाठी प्रोड्युस करणे फारच अवघड आहे त्याचप्रमाणेनंबर ऑफ मोड्युल लँग्वेज मधील आम्ही नंबर ऑफ मोड्युल काउंट कसे करू शकणार तर जावा किंवा सी प्लस प्लस यासारख्या लँग्वेजमधील मॉड्यूल्सची नंबर जी डेटाबेस प्रोग्रामिंग कोडची पूर्तता करण्यासाठी डेव्हलप केली जाणे आवश्यक आहे यापैकी प्रत्येक मॉड्यूल 10 ऑब्जेक्ट पॉइंट्स काउंट करते जर आपण जावा किंवा सी प्लस प्लस यासारख्या लँग्वेज डेव्हलप करण्यासाठी किंवा डेटाबेस प्रोग्रामिंग कोडची पूर्तता करण्यासाठी त्या डेव्हलप केल्या पाहिजेत तर त्यातील प्रत्येक मॉड्यूल 10 ऑब्जेक्ट पॉईंट्स म्हणून काउंट जातील यात एप्लिकेशन पॉईंटची फंक्शलिटी दर्शविणारी एक टेबल पहा म्हणून डेव्हलपर एक्सपेरियन्स आणि कॅपाबिलिटी त्यांना 5 पॉईंट्सच्या स्केल रेट केली जाते व्हेरी लो लो नॉमिनल हाय हाय व्हेरी हाय त्याचप्रमाणे आयसीएएसई मॅच्युरिटी कॅपॅबिलिटी देखील व्हेरी लो लो नॉमिनल हाय व्हेरी हाय असू शकते ही प्रोडक्टव्हिटी व्हॅल्यू आहेत याचा अर्थ असा की डेव्हलोपर एक्सपेरियन्स आणि कॅपॅबिलिटी व्हेरी लो असेल आणि मॅच्युरिटी आणि कॅपाबिलिटी व्हेरी लो असेल फॅक्टर 4 वापरा ही नंबर आहे म्हणून येथे प्रोडक्टव्हिटी काउन्ट असे नंबर ऑफ एप्लिकेशन पॉईन्ट डिव्हाईड बाय मंथ त्याचप्रमाणे डेव्हलोपर एक्सपेरियन्स आणि कॅपॅबिलिटी लो असल्यास मॅच्युरिटी आणि कॅपॅबिलिटी लो असेल तर प्रोडक्टव्हिटी 7 म्हणून काउन्ट केले जाते बोहमने आधीपासूनच प्रोडुस केले आहे ही व्हॅल्यू यापूर्वी तयार केली गेली आहेत की कोणता डेटा डिफरेंट घेऊन बरीच रीसर्च कामे आयोजित केली गेली आहेत आता आपण स्केल ड्राइव्हर्स् बद्दल पाहूया मी तुम्हाला आधीच हे दाखवून दिले आहे की इनिशिअल फंक्शनमध्ये कोणता कंपोनंन्ट हा स्केल फॅक्टर म्हणून ओळखला जात होता आता हे स्केल फॅक्टर कसे डिफाइन केले ते पाहू स्केल ड्राइव्हर्स् किंवा एक्सपोनंन्ट पार्ट या प्रमाणे कॉम्पूट केले जातात प्रोजेक्टचा डुरेशन आणि कॉस्ट कंट्रीबूट देणारा हा एक महत्त्वाचा कंपोनंन्ट आहे ते एफोर्टशील इक्वेशनमध्ये यूज केला जाणारे एक्सपोनंन्ट डिटरमाईन करणारे स्केल ड्रायव्हर्स आहे स्केल ड्राइव्हर्स बदलले आहेत त्यांनी कोकोमो 81 81 चे डेव्हलपमेंट मोड बदलले आहेत कोकोमो 81 81 मध्ये आमच्याकडे तीन डेव्हलपमेंट मोड आहेत आपल्या ऑरगॅनिक सेमीडेटेड आणि एम्बेडेडसाठी कोकोमो II मध्ये त्यांनी स्केल ड्रायव्हर्स यूज केला आहेत आणि त्यांनी कोकोमो 81 चे तीनही डेव्हलपमेंट मोड बदलले आहेत कोकोमो II मध्ये संभाव्य 5 स्केल ड्राइव्हर्स काय आहेत ते खालीलप्रमाणे आहेत पूर्वस्थिती डेव्हलपमेंट फ्लेक्सिबिलिटी आर्किटेक्चर किंवा रिस्क रेझोल्यूशन टीम कोहेसन आणि प्रोसेस मॅच्युरिटी त्यानंतर आपण पुढील मॉडेल अर्ली डिझाइन मॉडेल आणि पोस्ट आर्किटेक्चर मॉडेल वर येऊ म्हणून येथे एफोर्ट कॅल्कुलेट खालीलप्रमाणे केली जाते इन्व्हायरमेंट मल्टिप्लायर आकारात पॉवर प्रोसेस स्केल फॅक्टर नुसार इन्व्हायरमेंट मल्टिप्लायर प्रॉडक्ट प्लॅटफॉर्म लोक आणि प्रोजेक्ट कंपोनंन्ट असू शकतातसाईज म्हणजे सामान्यतः बेसिक साईजचा एस्टीमेट लावला जातो आणि हे येथे रीयूज आणि हॉलंटाईल इफेक्ट लक्षात घेते प्रोसेस स्केल फॅक्टर काय आहेत कन्स्ट्रेन्ट रिस्क आर्किटेक्चर टीम मॅच्युरिटी फॅक्टर इत्यादि Effort size डिझाइन आणि आर्किटेक्चर नंतरच्या मॉडेलमध्ये खालीलप्रमाणे शेड्यूलची कॅल्कुलेट केली जाऊ शकते जे आपण आधीपासूनच या फॉर्म्युलाचा यूज करून पॉवर प्रोसेस स्केल फॅक्टरमध्ये कार्य करीत आहात जेथे या प्रक्रियेचे कंपोनंन्ट कन्स्ट्रेन्ट रिस्क आर्किटेक्चर टीम आणि मॅच्युरिटी कंपोनंन्ट आहे ScheduleEffort आता कोकोमो II स्केलिंग एक्सपॉन्टचा दुसरा दृष्टीकोन पाहू म्हणून येथे नॉमिनल पर्सन मंथ कॅल्कुलेट केली जाते 'A' साईज ऑफ पॉवर 'B' जर 'B' कॉम्पूट जाते हे फॉर्मुला 0 91 प्लस 0 01 समेशन स्केल फॅक्टरच्या रेटिंगचा सारांश म्हणून बी व्हॅल्यू 0 91 ते 1 23 पर्यंत असू शकते पाच स्केल कंपोनंन्ट आणि सहा रेटिंग लेवल आपण पाहू Nominal person months A B B0 910 01∑ पाच गोष्टी कंपोनंन्ट म्हणजे त्या गोष्टी प्रेसिडेंस डेव्हलपमेंट फ्लेक्सिबिलिटी आर्किटेक्चर किंवा रिस्क रिजोल्यूशन टीम कोहेसन आणि प्रोसेस मॅच्युरिटी आणि सहा रेटिंग्ज आहे मग हे सहा काय आहेत तर प्रोसेस मॅच्युरिटी हे एसईआय सीएमएम मॉडेलवरून घेण्यात आले आहे जे कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल आहे या समस्या असताना ते संदर्भित केल्या गेलेल्या कोड आहेत तर आता या पाच स्केल फॅक्टरसाठी सहा रेटिंग लेवल काय आहेत ते पाहू हे सहा रेटिंग लेवल आहेत व्हेरी लो लो नॉमिनल हाय व्हेरी हाय आणि एक्सट्रा व्हेरी हाय सारखे स्केल कंपोनंन्ट आहेत जसे की पीआरईसी फ्लेक्स आरईएसएल टीम पीएमएटी वगैरे तर ते येथे दर्शविलेले आहेत हे स्केल कंपोनंन्ट आहेत आणि ते कोणत्या 6 स्केलवर रेट केले गेले आहेत 6 पॉईंट स्केल हे पीएमएटी सीएमएममध्ये आहे सीएमएमआयमध्ये 18 केपीए अचिव्हमेंटची एक वेटेड सम आहे मग आपण पुढचे मॉडेल पुन्हा रियूज मॉडेल पाहू तर रियूज कॉस्ट सामान्यत असिमिलॅटिन्ग कंपोनंन्ट ओव्हरहेड असेसिंग सिलेक्टिग आणि आत्मसात करण्यासाठी ओव्हरहेडचा विचार करा तर अगदी लहान बदलदेखील ते डिस्प्रोपोरशनल लार्ज कॉस्ट जनरेट करतात म्हणूनच काळजी घेण्याआधीच ते होते हे रियूज मॉडेल ब्लॅक बॉक्स कोड घेतो जो कोणताही बदल न करता पुन्हा रियूज केला जातो न्यू कोडसह करण्यासाठी जो कोड अनुकूलित केला जाईल तर या रियूज मॉडेल दोन गोष्टी विचारात घेतो न बदलता रियूज केला जाणारा ब्लॅक बॉक्स कोड आणि न्यू कोडसह ईंटेग्रेट करण्यासाठी त्या कोडला जुळवून घ्यावे लागेल या रियूज मॉडेलसाठी दोन व्हर्जन आहेत एक म्हणजे ब्लॅक बॉक्स रीयूज मॉडेल ब्लॅक बॉक्स रीयूज मॉडेल जेथे कोड मॉडिफाइड केलेला नाही एफोर्ट एस्टीमेट त्यावेळी मोजला जातो व्हाईट बॉक्स रीयूज मॉडेल मध्ये कोड मॉडिफाइड केला जातो नंतर आपण एफोर्ट एस्टीमेट लावू शकता साईज एस्टीमेट नंबर ऑफ लाईन ऑफ न्यू सोर्स कोड इतका असतो हे नंतर न्यू कोडसाठी साईज एस्टीमेट अड्जस्ट करेल हे रीयूज मॉडेल मध्ये घडत आहे रीयूज एस्टीमेट या प्रमाणे आहेत आम्ही दोन शक्यता पाहू जेनरेट किंवा रीयूज कोडसाठी पर्सन मंथचा अर्थ म्हणजे पर्सन मंथ मधील केलेला एफोर्ट इक्वल टू एएसएलओके जे स्टार एटी डिव्हायडेड बाय 100 आणि संपूर्णपणे एटीपीआरओडीने डिव्हायडेड केले जाते येथे एएसएलओपी नंबर ऑफ लाईन ऑफ जेनरेटेड कोड आहे एटीपी हा कोड ऑटोमॅटिक तयार होणार्या कोडची परसेन्ट आहेएटीपीआरओडी हा कोड ईंटेग्रेट करण्यात प्रोडक्टव्हिटी ऑफ इंजिनियर आहे आणि जेव्हा कोड समजून घ्यावा आणि ईंटेग्रेट करावा लागेल तेव्हा फॉर्मुला बदलते PMASLOCAT100ATPROD इएसएलओसि म्हणजे एएसएलओसि इंटू 1 मायनस AT डिव्हायडेड बाय 100 स्टार एएएम आहे जिथे आम्ही आधी घेतले आहेएएसएलओसि आधी घेतलेले आहे एएसएलओसि म्हणजे नंबर ऑफ लाईन ऑफ जेनरेटेड कोड एटी ऑटोमॅटिक जेनरेटेड कोडची परसेन्ट कोड आहे ते नेहमीप्रमाणेच असतात आणि एएएम येथे ही एक न्यू टर्म आहे ESLOCASLOC1 AT100AAM हे अडॉप्टेशन अडजस्टमेन्ट मल्टीप्लायर आहे जे पुन्हा रियुज कोडच्या कॉस्टपासून कोड घेताना कसे ईंटेग्रेट करावे हे समजून घेण्याची कॉस्ट आणि निर्णय घेताना पुन्हा रियुज ची कॉस्ट मोजली जाते म्हणूनच जेव्हा कोड समजून घेणे आणि ईंटेग्रेट केले जावे लागेल तेव्हा आपण या ईची कॉम्पूट करू शकता एस्टीमेटनुसार आपण ईएसएलओसी कॉम्पूट करू शकता आता आपण शेवटचे मॉडेल पाहू जे आर्किटेक्चर नंतरचे लेवल आहे हे अर्ली डिझाइन मॉडेल सारखेच फॉर्मुला रियुज आहे परंतु 7 असोसिएटेड मल्टीप्लायरऐवजी 17 आहे आधीचे एक पहा की या आधीच्या मॉडेलचे क्षमस्व या अर्ली डिझाइन मॉडेलमध्ये प्रत्यक्षात 7 असोसिएटेड मल्टिप्लायर्स आहेत पूर्वीच्या डिझाइन मॉडेलमध्ये 7 असोसिएटेड मल्टिप्लायर्स होती परंतु आर्किटेक्चरच्या नंतरच्या मॉडेलमध्ये 17 मल्टिप्लायर्स यूज केले जातात कोडचा साईज खालीलप्रमाणे आहे असा एस्टीमेट लावला आहे की प्रथम डेव्हलप होणाऱ्या न्यू कोडच्या लाईनची नंबर शोधली जाईल त्यानंतर न्यू कोडच्या लाईनच्या समान संख्येचा एस्टीमेट लावा जो आपण आधीपासून दर्शविलेल्या रीयूज मॉडेल चा यूज करून मोजला आहे रिक्वायरमेंटनुसार मॉडिफाइड केलेल्या कोडच्या लाईन ऑफ नंबरचा एस्टीमेट जेव्हा रिक्वायरमेंट चेंज केले जातात तेव्हा आपल्याला काही लाईन किंवा काही कोड मॉडिफाइड करावे लागतील तर मग कोडच्या लाईनचा एस्टीमेट घ्यावा की आवश्यक त्या चेंजनुसार बदल करावा लागतो ज्याचा एस्टीमेट देखील लावला जाणे आवश्यक आहे आता आपण कोकोमो II स्केल फॅक्टरबद्दल पाहूया मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की पाच स्केल कंपोनंन्ट फॅक्टर आहेत हे यापूर्वी आम्ही पाहिले आहे तर हे पाच कंपोनंन्ट सिस्टम साईजसाठी सेन्सिटिव्ह असल्याचे दिसून येते तर पूर्वीची उदाहरणे ज्या डिग्रीचे रिप्रेझेन्टेशन करतात त्या आधी अशी उदाहरणे आहेत ज्या आपण आधी हॅण्डल गेलेल्या अशाच प्रकरणांचा सल्ला घेऊ शकतात तर या मागील कृती उदाहरणांचा सल्ला घेण्यासाठी कोणती डिग्री आहे प्रोजेक्टची इम्प्लिमेंटेशन करताना डेव्हलपमेंट फ्लेक्सिबिलिटी अस्तित्त्वात असलेल्या फ्लेक्सिबिलिटीची डिग्री दर्शवते म्हणूनच अनेक कन्स्ट्रेन्ट आहेत किंवा आपण कंप्लेटली फ्लेक्सिबिलिटी आहात की नाही या इम्प्लिमेंटेशन दरम्यान आपण आपला निर्णय घेऊ शकता आपण सेपरेटपणे कोणत्याही कन्स्ट्रेन्ट नसल्यामुळे आपण ही इम्प्लिमेंटेशन स्वत करू शकता तेव्हा डेव्हलपमेंट फ्लेक्सिबिलिटी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आणताना अस्तित्वात असलेल्या फ्लेक्सिबिलिटी डिग्री दर्शवते आर्किटेक्चर रिस्क रिजिलुशनमध्ये आवश्यकतेबद्दल अनसर्टन्टीटीची डिग्री असल्याचे म्हटले आहे तर या रिक्वायरमेंट आपल्यासाठी क्लिअर कट नाहीत रिक्वायरमेंट खूप निश्चित आहेत ज्या त्यांना सर्टन्टीटी नाहीत तर त्यांच्या आवश्यकतांबद्दल अनसर्टन्टीटीचे प्रमाण किती आहे जे आरईएसएल आणि टीम कोहेशनतील समान टीम मेंबरद्वारे दर्शविलेले आहे आणि प्रोसेस मॅच्युरिटी याचे असेस सीएमएमआय कॅपॅबिलिटी मॅच्युरिटी मॉडेल इंटिग्रेशनद्वारे केले जाऊ शकते कोकोमो II स्केल फॅक्टरकरिता या डिफरेंट कंपोनंन्ट आहेत तर जेव्हा हे ड्रायव्हर्स असतात तेव्हा हे 1 2 3 5 6 असे असतात जे आपण 6 स्केल म्हणून रेट केले आहेत आणि ही दिलेली व्हॅल्यू आहेत आता स्केल फॅक्टर यूजसाठी काही उदाहरणे पटकन घेऊ उदाहरणार्थ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम एप्लिकेशन डेव्हलप करत आहे हे आधीपासून डेव्हलप केलेल्या पूर्वीसारखेच आहे म्हणूनच त्यांनी आधीपासूनच अशा प्रकारचे एप्लिकेशन डेव्हलप केले आहेत तर आत्ताच आपण असे समान एप्लिकेशन डेव्हलप करीत आहात हे एक अगदी तंतोतंत सॉफ्टवेअर इंजिनीरिंग दस्तऐवज आहे ज्याने अगदी कठोर रिक्वायरमेंट ठेवल्या आहेत अगदी प्रिसाईज सॉफ्टवेअर इंजिनीरिंग डॉक्युमेंटऐवज खूप स्ट्रीक रिक्वायरमेंट ठेवतो म्हणूनच असे म्हटले जाते की प्रेसिडेंस ही व्हेरी हाय आहे आणि मला वाटते की PREC आहे होय तर आता यापेक्षा पूर्वीचे उदाहरण खूप हाय आहे आणि हाय व्हॅल्यूसाठी ते 1 24 आहे कदाचित हाय व्हॅल्यू हे आधीचे हाय व्हॅल्यू पहाता येईल ते 1 24 आहे आणि त्याचप्रमाणे असे म्हणतात की फ्लेक्सिबिलिटी खूपच लो आहे 5 07 व्हॅल्यू आहे तुम्ही पाहू शकता फ्लेक्सिबिलिटी लो आहे ते अगदी लो आहे 5 07 आहे आणि चांगली बातमी अशी आहे की रिक्वायरमेंट मध्ये चेंज होण्याची शक्यता लो आहे कारण ती बदलणार नाही म्हणून आरईएसएल 2 83 च्या गुणांसह हाय आहे आपण येथे आरईएसएल पाहू शकता ते 2 83 वर हाय आहे तर आरईएसएल 2 83 आहे परंतु टीम टाइटली नीट आहे टीम स्कोर हाय आहे टीम पहा किती हाय आहे हाय आहे 2 तर आपण येथे 2 दर्शविले आहेत परंतु प्रोसेस खूप इन्फॉर्मल आहेत तर पीएमएटी लो आहे आणि पीएमएटी चे लो व्हॅल्यू 6 24 आहे पीएमएटी लो 6 24 आहे आता आपण स्केल फॅक्टर शोधू शकता स्केल फॅक्टर एसएफ चे प्रमाण असे दिले आहे एसएफ इक्वल टू B plus 0 01 इंटू समेशन ऑफ स्केल फॅक्टर व्हॅल्यूज काय आहे जे आपल्याला येथे प्राप्त झालेली चार व्हॅल्यू आहेत 1 24 5 07 2 83 2 19 आणि 6 तर ती व्हॅल्यूज मल्टिप्लाय होईल जेणेकरून सिंपलीफिकेशन 1 0857 समजा एखाद्या सिस्टममध्ये 10 kloc असेल तर एस्टीमेट किती असेल तर बेसिक एस्टीमेट म्हणजे समजा सिस्टममध्ये 10 kloc आहे तर एस्टीमेट किती असेल 2 पॉइंट व्हॅल्यू 2 94 ची प्राप्त केलेली व्हॅल्यू इंटू साईज 10 ही पॉवर आहे म्हणून एक्सपोनंन्ट कंपोनंन्ट 1 0857 आहे तर सिंपलीफिकेशन आपल्याला 35 8 पर्सन मंथ मिळतील तर पॉवर करून याचा अर्थ असा होतो की मोठ्या एप्लिकेशनच्या एस्टीमेट मध्ये अधिक स्केल वाढ होते हे आहेत तर या स्केल फॅक्टरव्यतिरिक्त आम्ही आधीचे पाच स्केल फॅक्टर पाहिले आहेत एफोर्ट मल्टिप्लायर त्यांचे देखील असेस केले जाते कोकोमो II मध्ये यूज असलेले एफोर्ट मल्टिप्लायर आहेत जसे की आरसीपीएक्स म्हणजे प्रॉडक्ट रिलॅबिलिटी आणि कॉम्प्लेक्सिटी RUSE म्हणजे रियुज रिक्वायरेड पीडीआयएफ प्लॅटफॉर्म डिफिकल्टी पीईआरएस पर्सनल कॅपॅबिलिटी एफसीआयएल फॅसिलिटी अव्हेलेबल एससीईडी शेड्युल प्रेशर तर त्यांचे व्हॅल्यू मापन करण्याचे हे डिफरेंट एफोर्ट मल्टिप्लायर आहेत त्यांची व्हॅल्यू किती स्केल दिली जातात कदाचित 7 स्केल 1234567 होय एफोर्ट मल्टिप्लायरची व्हॅल्यू पॉईन्ट स्केल देण्यात आली आहेत ज्या तुम्ही त्या वापरू शकता आम्ही आणखी एक उदाहरण पटकन घेऊ एक न्यू प्रोजेक्ट मध्ये डेव्हलप केला जाणे आवश्यक आहे न्यू प्रोजेक्ट डेव्हलप करणे ही एखाद्या ऑर्गनायझेशनच्या बर्याच काळापासून वागणार्या कॅरेक्टरिस्टिक प्रमाणेच आहे यापूर्वीच अशा प्रकारचे प्रोजेक्ट डेव्हलप करण्यापूर्वी एक्ससेप्शन काय आहेत तयार केले जाणारे सॉफ्टवेअर एक्ससेप्शन कॉम्प्लेक्स आहे आणि सेफ्टी क्रिटिकल सिस्टिम मध्ये यूज केले जाईल सॉफ्टवेअर सध्या बीटा स्टेटस असलेल्या न्यू ऑपरेटिंग सिस्टम सह इंटरफेस साधेल आणि यास सामोरे जाण्यासाठी जॉबसाठी वाटप केलेल्या टीम अलोकेटेड एक्ससेप्शन गुड मानले जाते परंतु या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा बराच एक्सपेरियन्स नाही एस्टीमेट आहे येथे आरसीपीएक्स व्हेरी हाय आहे म्हणून 1 91 पीडीआयएफ व्हेरी हाय आहे 1 81 पीईआरएस एक्सट्रा हाय 0 50 आणि प्रीक्स नॉमिनल 1 तर ही व्हॅल्यू आपण त्या टेबलतून मिळवू शकता इतर सर्व फॅक्टर नॉमिनल आहेत आणि अनुमानानुसार एस्टीमेट 35 8 पर्सन मंथ आहे उदाहरणार्थ असे समजा की एफोर्ट अंदाजे 35 8 मंथपर्यंत केले गेले आहेत मग या एफोर्टनी मल्टिप्लायरद्वारे मॉडिफाइड एस्टीमेट किती होतो 35 8 या मल्टिप्लायरची मल्टिप्लाय म्हणून हे 61 9 पर्सन मंथ देते तर याप्रकारे आपण कोकोमो II चा यूज करुन इनिशिअल एस्टीमेट रिफाइन साठी एफोर्ट मल्टिप्लायर आणि स्केलिंग कंपोनंन्ट वापरू शकता मी आणखी एक इक्वेशन घेतले आहे जे आपण आणखी एक उदाहरण घेतले आहे सर्व नॉमिनल कॉस्ट ड्राइव्हर्स आणि स्केल ड्रायव्हर्स असलेल्या प्रोजेक्टमध्ये ईएएफ असेल ईएएफ ने आधीपासूनच याबद्दल चर्चा केली आहे 1 0 च्या एफर्ट ऍडजस्टमेंट फॅक्टर आणि एक्सपोनेंट E 1 तर या गोष्टी त्यांनी आधीच ईएएफ ची कॅल्कुलेट केल्या आहेत त्याप्रमाणे 1 0 आणि एक्सपोनंन्ट E ची 1 0999 कॅल्कुलेट केली आहे सर्व नॉमिनल कॉस्ट ड्रायव्हर्स आणि स्केल ड्रायव्हर्स सह एक प्रोजेक्ट या प्रोजेक्टसाठी आधीच ईएएफ व्हॅल्यू 1 0 आहे आणि एक्सपोनंन्ट व्हॅल्यू E 1 0997 आहे प्रोजेक्ट 8000 कोडच्या सोर्स लाईन असतील तर त्या एफोर्टचा एस्टीमेट घ्यावा लागेल तर एफोर्ट कोकोमो 2 चा एस्टीमेट असेल की मागील इक्वेशन वापरुन 28 9 पर्सन मंथ ठीक आहेत आता आपण ते पूर्ण केले पाहिजे आपण ते कसे कंप्लिट करू तर कोकोमो II 28 9 पर्सन मंथ एफोर्ट करतो कोकोमो II च्या एस्टीमेटनुसार हा एफोर्ट पूर्ण करण्यासाठी 28 9 पर्सन मंथ एफोर्ट आवश्यक आहेत म्हणून आता आम्ही त्यात बदल करू शकतो तर एफोर्ट किती इक्वल आहे म्हणजेच ईएएफ एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टरमध्ये सोर्स कोड म्हणजे काय ते 2 94 कन्स्ट्रेन्ट व्हॅल्यू आहे हे सोर्स कोड काय आहे ते पहा 8000 सोर्स लाईन हे आहे म्हणून या प्रकारे कोकोमो II ने याचा एस्टीमेट कसा केला आहे ते पहा या डेटासाठी की हा सर्व नॉमिनल कॉस्टच्या ड्रायव्हर्ससह प्रोजेक्ट आहे ईएएफ 1 आहे एक्सपोनंन्ट व्हॅल्यू 1 0997 आहे आणि सोर्स लाईन 8000 आहेत तर याचा अर्थ असा की प्रोजेक्ट साईज 8000 सोर्स लाइन आहे आम्हाला कोकोमो II वापरून केलेल्या एफोर्ट एस्टीमेट लागावा लागेल तर ते सर्वात सोप्या फॉर्मुलावर बेस असेल जे ईएएफ ने एक्सपोनंन्टतील पॉवर साठी सोर्स लाईन काय बनवले तर A चे व्हॅल्यू 2 90 आहे आणि ईएएफ इक्वल 1 0 आहे साईज 8000 सोर्स लाईन म्हणजे kloc आणि एक्सपोनंन्टच्या पार्टची पॉवर 1 0997 आहे या इक्वेशन व्हॅल्यू ठेवली पाहिजेत पर्सन मंथ मध्ये आपल्याला एफोर्ट मिळेल तर सोलविंग केल्यावर आम्हाला अंदाजे 28 9 पर्सन मंथ मिळतील तर कोकोमो II चा एस्टीमेट आहे अंदाजे 28 हा प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी एफोर्ट म्हणून 9 पर्सन मंथ रिक्वायरड असतील शेवटी आम्ही कोकोमो II च्या फंडामेंटल गोष्टींबद्दल चर्चा केली कोकोमो II ची व्हेरीयस सब मॉडेल्स समजावून दिली कोकोमो II स्केल फॅक्टर आणि एफोर्ट मल्टिप्लायर सादर केले कोकोमो II मॉडेलचा यूज करून एफोर्ट आणि कॉस्टचा एस्टीमेट लावण्यावरील काही उदाहरणे सोडविली आम्ही या बुकमधून रेफरन्स घेतले आहेत खूप खूप धन्यवाद